तर आता आपण 2D उदाहरणार्थ घेऊया ओके तर हे आहेत माझे x y मी काय करायचे हा एक्सिस कोणता असायला हवा z नाही हे 2D आहे त्यामुळे तिथे z नसेल आणि आणि ह्या मध्येच माझ्याकडे आहेत आपल्याला माहीत असेल माझ्याकडचे व्हेरिएबल असे असतील हे माझ्या यी सेल वरील कॉर्डीनेट आहेत तर मी या ठिकाणी किती यी सेल ड्रॉ केलेल्या आहेत 1 की 4 विद्यार्थी 4 4 यी सेल ज्या मी इथे ड्रॉ केल्या आहेत ओके तर होय तर आपण या ठिकाणी इथून एवढेच असे जाऊ शकतो म्हणून आपण टॉप व्ह्यू बघूया ओके त्याच गोष्टीचा टॉप व्ह्यू कसा दिसतो तर मी आता हा इथे ड्रॉ करत आहे तर इथे x आहे पहा किती अंतरावर आहे हा डेल्टा वाय कोणते इक्वेशन तुम्हाला वापरायचे आहे आपण हे इक्वेशन वापरू शकतो शी संबंधित आहे ओके तर आता आपण पुन्हा कोणत्या पोलरायझेशन कडे बघत आहोत आपण TE पोलरायझेशन कडे पहात आहोत तर TE पोलरायझेशन मध्ये असतील तर हे बाण कोणत्या किमतींचा निर्देश करत आहेत हे अज्ञात हे अज्ञात कशाशी संबंधित आहेत विद्यार्थी E x आणि माझा कुठे आहे तो या ठिकाणी इथे मध्यभागी असू शकतो किंवा इथे देखील त्याची निवड करू शकते मी कुठली मोठी गोष्ट नाही ओके तर आता आपण हे इक्वेशन लिहू या म्हणून बरोबर ही पहिली गोष्ट आहे तर आपण लिहू या म्हणून हे आहे माझे आणि हे असेल त्याच्याशी इक्वल म्हणून हे देखील पुन्हा बरोबर आहे खाली

ह्याला कशाने भागू मी ही आहे पहिली टर्म आणि दुसरी टर्म आहे खरंतर काहीतरी बरोबर नाहीये तर हे आहे म्हणून त्यामुळे हा ओरिजन इथे याठिकाणी असेल त्यामुळे हा i अधिक नंबर इथे इव्हॅल्यूएट होत आहे हे फक्त असेल आणि हा असेल विद्यार्थी तो j असायला हवा Refer Time 0434 तर होय आपण ह्या ठिकाणी फक्त x कॉर्डीनेट बदलत आहोत याठिकाणी हा असेल आणि त्यानंतर हा असायला हवा आणि खरंतर इथे इव्हॅल्यूएट होत नाहीये तर जर या ठिकाणी इथे हा ओरिजिन00 असेल पुढे म्हणजे हा हा हाफ इन्टिजरला इव्हॅल्यूएट होत नाहीये परंतु इन्टिजर इन्स्टंट ला होत आहे बरोबर तर हे असेल मी पूर्ण गोष्ट पुन्हा लिहिन तर हे असे असले पाहिजे बरोबर आहे का ते बरोबर विद्यार्थी Refer Time 0526 आणि हे बरोबर वाटते का तर आपण यातला आणि यातला डिफरन्स घेत आहोत म्हणून हे लोकेशन सारखेच आहे त्यानंतर हे असे असेल आणि हे होईल हे बरोबर आहे तर आपण खरं तर लिहू या आपण काय करायला पाहिजे तर हे इक्वेशन लिहूया तर आपल्याकडे आहे आणि आपण केवळ z कॉम्पोनन्ट कडे पाहत आहोत तर हे याचं काय होईल काय होईल याचं पहिली टर्म होईल इथे मायनस साईन आहे बरोबर म्हणून आपल्याला हवे असलेले ते हे एक्सप्रेशन आहे तर हे खरं तर ओके आहे मी तर ह्या ग्रीड साठी मी वेगळा रंग वापरते ही ग्रीड आहे ही देखील ग्रीड आहे की जी मी गृहीत धरली आहे आता आपले एक्सप्रेशन अचूक आहे तर पहिली पहिली आहे y बरोबरचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह त्यामुळे हे एक्सप्रेशन जे मी लिहिले आहे ते बरोबर नाही हा x आहे ओके पुन्हा पहिल्यापासून या ठिकाणी सुरु करावे लागेल यावेळेला आपल्याला हे बरोबर जमलेच पाहिजे बरोबर हे पहिल्यांदा आपण ह्या कडे पाहात आहोत बरोबर y बरोबरचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ओके तर तो आहे त्याचे लोकेशन काय आहे तर आता हे मी वजा करत आहे हे आणि हे बरोबर म्हणून बरोबर आणि विद्यार्थी j आता हे आपल्याला मिळत आहे पुढील टर्म आहे बरोबर तर तर हे मायनस आहे तर हे असे होईल आपल्याला खरं तर हे लिहायची गरज नाही परंतु हे लिहिणे हा आपल्यासाठी एक चांगला सराव आहे ओके आता इथे पहा हा आपण याठिकाणी जाऊया या ठिकाणी आपण स्टॅबिलिटी क्रायटेरिया करण्याचा प्रयत्न करत आहोत बरोबर तर आपल्याला वेव्ह जे कमीतकमी अंतर कापू शकते ते आपल्याला शोधायचे आहे तर या ठिकाणी या येथे बरोबर टॉप व्ह्यू आकृती इथे आपण चार अतिशय जवळ असणारे त्यांची आपण कल्पना करू शकतो मला म्हणायचे आहे की एका यी सेल मध्ये सर्व चार किमतींचा भविष्यातील टाईम इन्स्टंट ना कॅल्क्युलेट करण्यामध्ये समावेश असतो तर हा आहे माझा मला हवा असलेल्या भविष्यातील टाईम इन्स्टंट वरचा बरोबर इतर सर्व काही भूतकाळ आहे हा देखील मागची व्हॅल्यू आहे हे सर्व कोणत्या वेळेला होत आहे n बरोबर अचूक या सर्व गोष्टीं पैकी कोणते अंतर हे सर्वात लहान आहे हे असेल हे अंतर ह्या चार पॉईंट्स यामधील त्यांच्यामध्ये चार बाण आहेत की जे मी या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत इथे 1 2 3 आणि 4 कोणते सर्वात लहान अंतर असेल ही डॅश मध्ये दाखवलेली हिरवी रेष असेल का म्हणून म्हणून आपण ही फिजिकली प्रवास करणारी वेव्ह तिच्याबद्दल बोलत आहोत ओके आता आपल्याला टाइम बद्दल पाहायचे आहे त्यातले तत्वज्ञान असे आहे की वेव्ह जवळच्या पुढील पॉइंट ला पोहोचण्यापूर्वीच त्याला टाइम अपडेट करायचा आहे ओके तर या प्रवासासाठी घेतला गेलेला कमीत कमी वेळ बरोबर हीच एक उत्तम केस असू शकते जेव्हा ही वेव्ह प्रवास करते उदाहरणार्थ या दिशेने ही अशी तेव्हा आहे लहानात लहान अंतर आहे कारण हे यापेक्षा लांब आहे उदाहरणार्थ हे अंतर बरोबर कारण हा आहे कर्ण तर हे अंतर किती असेल बरे तर हे असेल ग्रीड स्पेसिंग

या ठिकाणी c हा प्रकाशाचा वेग आहे नाही मी टाइम अपडेट करण्यापूर्वी नाही होय ती प्रवास करेल वेव्ह या ठिकाणाहून प्रवास करत आहे इथून आपण या पॉइंट ला म्हणू या 'a' आणि ह्या पॉइंट ला म्हणूया 'b' वेव्ह a ते b प्रवास करण्यापूर्वी मला माझे अपडेट करावे लागेल कारण माझ्या अपडेट इक्वेशन मध्ये हे सर्व पॉईंट्स असणार आहेत तर वेव्ह प्रवास पूर्ण करण्यापूर्वीच मला माझे अपडेट पूर्ण करावे लागेल म्हणूनच दुसऱ्या शब्दात आपण म्हणू शकतो की कोण म्हणाले त्याची गरज नाही ते सारखेच आहेत मला म्हणायचे आहे मी अतिशय सोपे गृहीतक करते ह्या केस मध्ये की तर आपण असे गृहीत धर या की ही सोप्यात सोपी केस आहे ओके तर हा कशाप्रकारे बाहेर येईल आणि अपडेट इक्वेशन साठी ते अर्थपूर्ण करण्यासाठी हा डेल्टा t टाऊ पेक्षा लहान असायला हवा तर याचा अर्थ असा की तर ह्या ठिकाणी आणखीन एक जास्तीचा फॅक्टर आलेला आहे बरोबर कारण हे सर्व पॉईंट्स एका चौरसावर आलेले आहेत आणि आपण ह्या मध्य बिंदूंच्या कर्णा कडे पाहत आहात तर आपण काही अंदाज बांधू शकता का की 3D मध्ये याचे काय होईल नक्की मला रूट 3 मिळेल विद्यार्थी तेच आहे ते मी केवळ लहानात लहान अंतरा कडेच पाहत आहे मला सिग्नल तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कॉम्प्युटेशन मध्ये मला माझे अपडेट करायचे आहे ओके तर कोणते सर्वात कठीण आहे 1D 2D की 3D आपल्याला त्यांचे कम्प्युटेशनल रिसोर्स प्रमाणे क्लासिफिकेशन करायचे आहे थ्रीडी सर्वात कठीण कारण हा अत्यंत सूक्ष्म असायला हवा बरोबर आणि दुसरे म्हणजे वरील मर्यादा ह्या आणि कठीण आणि कठीण होतात आता 1D मध्ये हा असू शकतो आता हे तितकेसे योग्य नाही म्हणून 3D मध्ये हे बरोबर म्हणून उच्च डायमेन्शन्स सूक्ष्म टाईम डीस्क्रीटायझेशन दर्शवतात बरोबर तर आपण या सगळ्याचा सारांश पाहिला आपण जे काही आत्तापर्यंत केले त्याचा सारांश पाहिला आपण पाहिले आहे मला म्हणायचे आहे आपण टाईम अपडेट केला त्यानंतर ह्या कंडिशन नुसार आपण अचुकते कडे पाहिले अचूकता नव्हे तर स्टेबिलिटी पाहिली कोणत्या कंडिशन्स मध्ये त्याठिकाणी वेव्ह दिसेल वेव्ह सारखी समोर येईल आणि आपण ज्याला कुरंट स्टेबिलिटी क्रायटेरिया असे म्हणतो तो शोधला ओके आता पण पुढील प्रश्न आपण विचारू या आपल्यालाच की हे पुरेसे चांगले आहे का ओके तुम्ही सर्व हे लिहिलेले सगळे दुर्लक्षित करा आत्ता साठी आपण हे सर्व पायरी पायरीने पाहूया तर स्टॅबिलिटी मला मिळाली पण माझे उत्तर अचूक आहे की नाही हा पुढचा प्रश्न आहे याचा अर्थ कन्वर्जन्स ओके तर इथून या ठिकाणी यातून आपण अतिशय व्यवस्थितपणे जाऊया आपण कशाने सुरुवात करूया यी सेल च्या आधी FDTD साठी एकदम पहिला सुरुवातीचा पॉईंट काय होता मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स तर आपण PDE ने सुरुवात केली किंवा सेट ऑफ PDE ने सुरुवात केली बरोबर आपण या PDE ला काय केले त्यानंतर आपण पुढे यी सेल कडे वळलो बरोबर दुसऱ्या शब्दात आपण डिस्क्रीटायझेशन केले बरोबर तर आपण गेलो याठिकाणी आपण एक लांब लांब बाण काढू आपण डिस्क्रीटायझेशन केले एकदा का मी डिस्क्रीटायझेशन केले की मला कोणती इक्वेशन्स मिळतील ती लिनिअर असतील का आपण टेलर्स थिअरम Taylor's theorem वापरला पण फंक्शन च्या किंमतीने च आपण डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूट केला म्हणून मला बीजगणितीय इक्वेशन्स चा संच मिळाला बरोबर त्यामुळे मी हे लिहू शकते मी हे बीजगणितीय इक्वेशन्स च्या संचासारखे लिहू शकते ओके तर हे काय आहे तर मला हे मिळाले मला हे डिस्क्रीटायझेशन ज्याने मला बीजगणितीय इक्वेशन्स चा संच दिला दुसरा प्रश्न असा की आपण विचारू शकता तो म्हणजे हे डिस्क्रीटायझेशन डेल्टा x आणि डेल्टा y वर अवलंबून असते का बरोबर अर्थात ते डिस्क्रीट आहे तर आपण खरं तर विरुद्ध दिशेने जाऊ शकता आणि सुसंगतता पाहू शकता म्हणजे ह्या इक्वेशन्स च्या संचाचे ज्यांचे मी डिस्क्रीटायझेशन मी केले आहे त्यांमध्ये वास्तविक PDE बरोबर सुसंगती आहे का हा एक प्रश्न आपण विचारू शकता एक कायदेशीर प्रश्न नंतर पाहू सध्या हे ठेवूया बाजूला एकदा का मला हा बीजगणितीय इक्वेशन चा संच मिळाला मग मी काय केले मी मी ती सोडवली आणि सोडवली त्यातून मला अंदाजे सोल्युशन मिळाले आणि कोणत्या कंडिशनवर मला अंदाजे सोल्युशन्स मिळाली स्टेबिलिटी बरोबर स्टेबिलिटी नुसार मला मिळालेले अंदाजे सोल्युशन त्याला अर्थ होता म्हणजे इथुन तिथे जाताना स्टेबिलिटी ला अर्थ आहे ओके तर ह्या तीन स्क्वेअर बॉक्स कडे पाहून काहीतरी अजून गायब आहे असे वाटते का माझ्याकडे PDE s आहेत इक्वेशन चा संच आहे आणि माझ्याकडे एक अंदाजे सोल्युशन आहे आणखीन काही गोष्टी आपण विचार करू शकता का मला म्हणायचे आहे हिंट आहे की मी 3 बॉक्सेस ड्रॉ केले असते वास्तविक सोल्युशन बरोबर अचूक सोल्युशन म्हणून याला आपण म्हणू शकतो पूर्वीच्या काळी जेव्हा कम्प्युटेशन्स नव्हती तेव्हा आपण इथून तिथे अनालीटीकल मेथड ने जाण्याचा प्रयत्न करत असू बरोबर परंतु आपल्याला बऱ्याच वेळा हे शक्य नसते बरोबर म्हणूनच आपल्याकडे न्यूमरिकल मेथड्स आहेत तर हे काय आहे ह्या बाणा साठी मी काय लिहू बरे कन्वर्जन्स बरोबर हाच तो आहे कन्वर्जन्स मॅथेमॅटिकल कन्वर्जन्स कसा लिहू कोणत्या कंडिशन्स वर मला म्हणायचे आहे मला अॅप्रॉक्सीमेट सोल्युशन कसे मिळेल आणि मला कन्वर्जन्स हवा आहे विद्यार्थी न्यूमरिकल न्यूमरिकल कन्वर्जन्स त्यानंतरची डीस्क्रीटायझेशन्स त्यांच्या उत्तरांमध्ये फारसा फरक पडत नाही एका विशिष्ट पॉईंट नंतरत्याचे डीस्क्रीटायझिंग इतके सूक्ष्म असते की मुळात त्याचे उत्तर हे मशीन एपसिलोन सारखेच मिळते तर हा आहे आपला न्यूमरिकल कन्वर्जन्स बरोबर तर आपण स्टॅबिलिटी पाहिली आहे परंतु सोल्युशन नाही ओके तर आता कन्वर्जन्स करायला थोडा कठीण आहे याठिकाणी लॅक्स आणि रिचमायर ह्यांचा एक थिअरम आहे जो ह्या गोष्टीं मध्ये खूप निर्णायक आहे तर तो काय सांगत आहे त्याला योग्यरित्या विचारलेल्या इनिशियल लिनिअर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम आणि फायनल डिफरन्स अॅप्रॉक्सीमेशन दिले जाते तर हे मला जे काही आहे ते दिलेले आहे ओके हे दिलेले आहे ते काय सांगत आहे त्याद्वारे इक्वेशन्स च्या सुसंगततेचे समाधान होणे गरजेचे आहे ठीक आहे त्यानंतर त्यांचे म्हणणे आहे की जर आपण मला स्टेबिलिटी देऊ शकलात तर स्टेबिलिटी अत्यावश्यक आहे आणि कन्वर्जन्स पुरेसा आहे ओके हा त्या थिअरम पैकी एक आहे जो मॅथेमॅटिशन जास्त वापरतात परंतु आपला इंजिनियर्स चा तितकासा तो वापरण्याकडे कल नसतो परंतु आपल्याला माहीत हवे जर कोणी आपल्याला विचारले आपले उत्तर हे योग्य उत्तराला कन्वर्ज करेल का याची काय खात्री जर आपल्याला खरे उत्तर माहीत नसेल तर तुम्ही त्या माणसाला काय उत्तर द्याल तुम्ही नाही देऊ शकणार परंतु माझे उत्तर हे स्टेबल आहे असे म्हणून हा थिअरम आपण आपल्या या संदर्भामध्ये लिहू शकता FTDT मध्ये आपण काय म्हणू शकाल माझ्या च्या निवडीकडे पहा कुरंट स्टेबिलिटी क्रायटेरिया चा आदर ठेवून केलेल्या त्यामुळे स्टेबल आहे ह्या थिअरम नुसार माझ्या सोल्युशन मध्ये कन्वर्जन्स असणे हे खूप चांगले आहे आणि न्यूमरिकलि आपण कोणत्या प्रकारचा कन्वर्जन्स दाखवू शकता मला म्हणायचे आहे आपण न्यूमरिकल कन्वर्जन्स दाखवू शकाल त्यामुळे त्यानंतर आपण PDE सोडवाल नाहीतर कोणी म्हणेल की तुम्ही सोडवले आहे तुम्हाला एखादे सोल्युशन मिळाले आहे परंतु हे हे बरोबर सोल्युशन आहे किंवा नाही ह्याचा काय पुरावा आहे बरोबर तर स्टेबिलिटी मला म्हणायचे आहे की अधोरेखित करण्याची ओळ म्हणजे स्टेबिलिटी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ओके तर जेव्हा आपण कमर्शियल FDTD सॉफ्टवेअर कडे पहाल तेव्हा एक महत्वाचा नॉब म्हणजे हा कुरंट स्टेबिलिटी फॅक्टर आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल की की तो याचे पालन करत आहे ज्यामुळे आपल्या स्टेबिलिटी चे समाधान होत आहे त्यामुळे कन्वर्जन्स चे देखील समाधान होत आहे ओके यावर आणखीन काही प्रश्न जसे मी अभ्यासामध्ये नमूद केले आहे की कुरंट फॅक्टर चे समाधान होत आहे याची खात्री करुन घेण्याखेरीज आपल्याकडे अभियांत्रिकी मध्ये असा व्यावहारिक उपयोग होणार नाही